डुएल स्लोप डिजिटल होल्ट मीटर 1 नमस्कार आधीच्या वर्गात आपण लिनअर रॅम्प प्रकारच्या होल्टमीटरचा अभ्यास केला इथे आपण काय करणार आहोत मुळात आपल्याकडे इनपुट आहेजे स्थिर ठेवलेले आहेआणि रॅम्प व्होल्टेज आहे ते वेळेनुसार वाढत आहे आणि काही ठिकाणी ते इनपुटला पालटून जात आहे आणि इनपुटला पालटून जाण्यासाठी रॅम्प ला जो वेळ लागणार आहे त्यावरून आपल्याला समजेल इनपुट किती मोठे आहे तिथे आपल्याला काही समस्या येतील समस्या अशी असेल कि रॅम्प हा अचानक गरजेपेक्षा जास्त वाढायला सुरुवात झाली तेव्हा आपण असा विचार करू शकतो की वास्तविक किमती पेक्षा इनपुट कमी आहे जर रॅम्प हळू झाला तर आपण विचार करू शकतो की इनपुट जास्त आहे पण हा थोडा भाग झाला याच प्रमाणे आपण वेळेचे मोजमाप करण्यासाठी जो क्लॉक वापर करत आहोत आणि जर काउंटर त्याचे काम जोरात करायला लागला तर आपल्याला वाटेल की आपण अधिक वेळ घालवला तर आपण असे विचार करू की इनपुट कुठे जास्त आहे जर काउंटर चा वेळ जास्त असेल तो थोडा हळू होईल आपण बघू विचार करू शकतो की इनपुट हे खऱ्या किमतीपेक्षा कमी आहे या समस्यांमधून सुटका मिळवण्यासाठी आपण आता अगदी नवीन प्रकाराचा उपयोग करू अगदी नवीन तस अगदी नवीन ही नाही थोडासा बदल केलेली सुधारित आवृत्ती इथे अशी समस्या उद्भवणार नाही ठीक तर याला म्हणतात डुएल स्लोप होल्टमिटर Dual Slope Voltmeter इथे तुमच्याकडे काय आहे तर आपल्याकडे आहे यासाठी आपल्याला गरज आहे काही नवीन गोष्टींची इथे आपल्याला हवा आहे इंटिग्रेटर ठीक इंटिग्रेटेड सर्किट आपण या बद्दल परत व्यवस्थित बोलणारच आहोत आता आपण इंटिग्रेटर काय करतो हे समजून घेऊ ठीक तर इथे मी हा इंटिग्रेटेर काढत आहे हा असा ओपॅम्प सारखा त्रिकोण आहे हा असा आहेकारण ओपॅम्प चा उपयोग करून इंटिग्रेटेर बनवता येतो त्यामध्ये आपण इंटिग्रेटर काढणार आहोत इंटिग्रेटर चे चिन्ह हे इनपुट आहे आणि ही आहे आऊटपूट आणि हे इंटिग्रेटर चे चिन्ह आहे हे काय आहे इथे जर मी याला इनपुट xt दिले तर आउटपुट असेल yt जे xt च्या इंटिग्रेशन इतके आहे त्यासाठी वेळ संदर्भ वेळ t 0 पासून सुरु होऊन काही ठराविक वेळेपर्यंत पर्यंत असते त्याला आपण t असे म्हणून आणि इथे आपण टाऊ असा एक बनावट व्हेरिएबल म्हणजे डमी वेरिएबल घेणार आहोत तर मुळात आपण जर इनपुटला अशा पद्धतीने घेतले उदाहरणादाखल जर इनपुट हे स्थिर असेल आणि हे आहे xt हा वेळ असेल इनपुट स्थिर कॉन्स्टंट असेल तर आऊटपुट काय असेल आउटपुट असे असेल जर हे या किमतीपासून सुरू झाले ठीक त्यानंतर हे वाढत राहील इथे yt मध्ये दाखविल्याप्रमाणे साधारणतः आपल्याकडे इंटिग्रेटर आहे माझा म्हणण्याचा अर्थ असा की स्थिर आउटपुट अशाप्रकारे असेल ह्याचा काही घटक K बरोबर चा गुणाकार ठीक तरइनपुटचा गुणाकार तर हे कोणत्याही सध्या गुणकारासारखे आहे ठीकहे शक्य आहे की आउटपुट हे x चे k वेळेनुसार इंटिग्रेशन आहे k हा 1 असू शकतो किंवा नसू ही शकतो ठीक आणि मी सुरुवातीला कोणतीही योग्य संख्या घेऊ शकतोजास्त गिणीती योग्य जिथे y0 हा आहे y0 हेच काम इंटिग्रेटर करेल मुळात आपल्याकडे स्टेप पायरीसारखे इनपुट असेल किंवा सपाट स्थिर इनपुट असेल तर जसा वेळ वाढत जाईल त्यानुसार तुम्ही ह्यातलं क्षेत्रफळ पाहू शकता सुरुवातीला हे क्षेत्रफळ आहे आणी जसा वेळ वाढत आहे तसे क्षेत्रफळ वाढत आहे त्यामुळे आउटपुट वाढत आहे हेच काम इंटेग्रेटर करेलठीक तर आपल्याला ह्या इंटेग्रेटर ची गरज आहेठीकत्यानंतर आपण काय करावे आपण इंटेग्रेटर घेऊ हे इनपुट आहे आणि इथे आपल्याकडे बटन आहे तर हे इंटेग्रेटर इथे जोडले आहे किंवा इथेठीक तर मी काय करू शकतो हे दोन्ही इनपुट आहेत ह्यातील एक अज्ञात आहे इथे मी लिहितो Vx तर इथे Vx हे अज्ञात व्होल्टेज आहे जे आपल्याला मोजायचे अज्ञात व्होल्टेज आहेआणि ह्याला Vr असे म्हणू Vr हे एक स्थिर व्होल्टेज आहे त्याला आपण संदर्भ व्होल्टेज म्हणू शकतो तर आपल्याकडे ह्या 2 गोष्टी आहेत आणिआता मी इथे हे कॅम्पारेटर जोडतोठीक हे कॅम्पारेटर इथे काय करेल हे तुलना करेल की ही किंमत 0 व्होल्ट पेक्षा मोठी आहे की नाही ठीक आता ह्याचा उपयोग करून काउंटर सुरू करणार तर ही आहे क्लॉक 0 आपल्याला आधी च्या प्रमाणे अँड गेट चा उपयोग करून आपल्याला हे सुरू करायचे आहे तर क्लॉक जनरेटर कडून सिग्नल इकडे येईन आणि काउंटर कडे जाईल ठीक तर काउंटर आता मोजेल संख्या कधी लॉजिक हाय आहे हे अगदी व्यवस्थित काम करणार आहे तुम्हाला फक्त असं लक्षात ठेवायचा आहे की इलेक्ट्रिकल सर्किट बाहेर जायला नको तर जेव्हा हे जास्त असेल तुम्ही विचार करू शकता अशा पद्धतीने जेव्हा हे जास्त असेल तेव्हा काउंटर त्याची संख्या मोजेल आता आपल्याला काय करायचे आहे आपलं काम पूर्ण झालेले नाही हे पूर्ण झालेले नाही हे पूर्ण होईपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर अशा पद्धतीने आपल्याला मोजायचे आहे आणि त्याला आपण K असे म्हणून तर पहिली पायरी जोडा किंवा K कडून Vx कडे बदला ठीक K कडून Vx कडे जा मग काय होईल आणि Vx हे स्थिर इनपुट आहे तर जर मी याला इथे जोडले तर आउटपुट वाढायला सुरुवात होईल मग काय होईल जर समजा हे Vx आहे हे स्थिर आहे आणि हा t विरुद्ध yVy नंतर अशा पद्धतीने Vy वाढत राहिल हा वाढत जाईल आणि असे मानले की तसे गरजेचे नाही परंतु जर आपण असे मानले की हा शून्य पासून सुरू होत आहेठीक तरतुम्ही जेव्हा हे k कडून Vx कडे जाता तेव्हा खात्री करून घ्या कॅम्पारेटर माफ करा इंटेग्रेटर चे आऊटपुट 0 शून्य असेल ठीक Vy0 आता ह्या वेळेला t0 आणि हे आहे t0 तर आता आपल्याला काय करायचे आहे आधी कोणत्याही प्रकारे खात्री करून घ्या की इंटिग्रेटेर चे आउटपुट शून्य असले पाहिजे तर हे शून्य आहे त्यानंतर इनपुट Vx जोडा त्यामुळे आउटपुट आता जलद वाढायला सुरुवात होईल आणि मग ते 0 पासून एखाद्या दुसऱ्या संख्येपर्यंत जाईलहे किती जलद वाढते आहे ते अवलंबून असेल Vx च्या किमतीवर ठीक आता आपण जर इंटिग्रेशन केलं तर आधीच आपण त्यासाठी K चा उपयोग केला आहेठीक तर इथे थोडासा संघर्ष आहे आपण याला या स्थिर किमतीला C असे म्हणू C हा एक गुणाकाराचा घटक आहे इनपुट बरोबर गुणाकार करणार आहे तर जर आपण हा घटक C म्हणालो तर आपण लिहू शकतो की V y C V x t हे अशा पद्धतीने Vy हा वाढत आहे हा वाढत आहे वेळेनुसार आणि एकसारखे ठीक आता स्वीच म्हणजे बटन हे K कडून Vx कडे ठेवा याचा अर्थ हे आधीच ठरवलेला वेळ आहे आधीच ठरवलेला वेळ त्याला आपण t1 असे म्हणून तर आता आऊटपुट वाढत आहे वेळ t1 साठी आणि त्यानंतर आपण त्याला थांबवणार आहोत ठीक तर वेळ t1 असताना Vyजेव्हा वेळ t1 असेल तेव्हा t 1 C V x t 1 तर अशा पद्धतीने वेळे बरोबर आउटपुट वाढणार आहे चालेल ठीक आता आपण दुसरी पायरी बघू आता मी ह्या साठी ह्या स्वीच ला K कडून Vr कडे टाकणार जे स्थिर संदर्भ व्होल्टेज आहेठीक आणि हा Vr निगेटिव्ह आहे ठीक ह्याला आपण Vr म्हणू ठीक तर ही निगेटिव्ह संख्या आहे जसे की 5व्होल्ट Vr आहे 5 हे आहे 5 1किंवा अजून इतर काही तर हे असे बदलेल ठीकआता हे अशा प्रकारे जोडले आहे जेव्हा वेळ t1 असेल ठीक वेळ t1 असताना स्विच ला इकडे आणा ठीक आता काय होईल आता आउटपुट किती असेलहे Vy असे दाखवेल आता हे कमी व्हायला सुरुवात होईल कारण आता इनपुट नेगेटिव आहे आणि जर तुम्ही निगेटिव्ह संख्या ला इंटिग्रेट करत असाल तर तुमचे उत्तर कमी असते वेळेनुसार बरोबर तर आता आउटपुट कमी व्हायला सुरुवात झाली आहे असे समजा की हे आधी पॉझिटिव आहे तर हे पुढे जात राहील आता आउटपुट वाढत आहे आता आऊट कमी होत आहे हे खूप महत्त्वाचे आहे की आधी ते वाढत होते आणि आता कमी होत आहे Vy c Vx t1 - c Vr आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट एक तर आता या क्षणाला आपण याला बदलत आहोत आणि आपण काउंटरला सुरू करत आहोत म्हणजे इथे वेळ आहे तर आता मी लिहितो तर आपण तेव्हा t1 पासून सुरुवात करणार आहोत t1 हे साधारण मोजणीसाठी आपण वापरणार आहोत आणि तेव्हां Vy पोसिटीव्ह असेल जेव्हा ते कमी होईल आणि पुढे त्याप्रमाणे चालत राहील हे ही कमी होत राहील आणि ज्या क्षणाला हे कमी होत होत 0 होईल तर जेव्हा हे शुन्य होईल त्या वेळेला Vy असेल तेव्हा वेळ t2 असणार ठीक Vy t2 0 cVx t1 - cVr cVx t1 cVr Vx Vr t1 ही एक पूर्वनिर्धारित वेळ निश्चित वेळ आहे काउंटर चा वापर करून t2चा मोजला जाऊ शकतो म्हणूनच आम्ही असे म्हणतो की या क्षणी काउंटर सुरू करा ठीक आहे तर हा काऊंटर वेळे मोजण्यात मला मदत करू शकेल ठीक आहे तर हे मोजता येईल तर हे म्हणूनच या सर्व प्रमाणात उजव्या बाजूला हे ज्ञात आहे म्हणून हे अज्ञात या उजवीचा उजव्या बाजूचा उपयोग करून माहीत करून घेऊ शकतो शोधू शकतो तर या मापनात ही एक आवश्यक योजना आहे ठीक आहे हे अधिक स्पष्ट करण्यासाठी मी सांगते कदाचित अजूनही जास्त स्पष्ट आता मी हे समजावून सांगत आहे पुन्हा एकदा यासाठी आपण टाइमिंग डायग्राम चा उपयोग करून ठीक आता मी याला संदर्भ म्हणून ठेवत आहे चालेल आता मी बघते कशा पद्धतीने Vy बदलत आहे ठीक तर हा आहे वेळ आणि हा Vy इथे शून्याला सुरू झाला तर इथे मी करणार आहे V y 0 इथे वेळ शून्य असेल आणि त्यानंतर या क्षणाला आपण येथे इंटिग्रेटेड जोडणार आहोत Vx तर आता या क्षणाला आपल्याला इनटिग्रेटर जोडायचे आहे ह्या क्षणी ठीक त्यामुळे Vy वाढायला सुरुवात र्हाईल तर Vy वाढायला सुरुवात होत आहे इथपासून इथे दाखवल्याप्रमाणे आणि इथे कोणत्या दराने तो वाढत आहे हे अवलंबून असेल Vx च्या किमती वर जर Vx जास्त असेल तर तो जलद वाढत जाईल आणि जर Vx कमी असेल तर तो हळुवार वाढेल आणि समजा हा असेल वेळ टी वन आता t1 हा आधीच ठरवलेला वेळ आहे आधीच ठरवलेलं वेळ आहे पूर्वनियोजित वेळ इथे इंटिग्रेटेर वजा वी आर Vr संदर्भ होल्टेज ला जोडले आहे तर आताही निगेटिव्ह संख्या आहे आणि इनपुट हे निगेटिव आहे तर आउटपुट कमी व्हायला सुरुवात होईल तर आउटपुट आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने आणि काही वेळेनंतर इथे ही अशी वेळ आहे जेव्हा Vy हा शून्याला पालटून जात आहे ठीक तर हे कंपरेटर आपण इथे लावणार आहोत जेव्हा Vy शून्याला पालटून जाईल तेव्हा कंपरेटरच काम इथेच हेच कंपरेटर चे काम आहे ठीक आहे तो क्षण ज्यावेळी Vy हा 0 ला पालटून जात आहे तेव्हा काहीतरी बदलेल आणि आपल्याला आउटपुट मिळेल ते आपल्याला सांगेल की या बिंदू जवळ जिथे Vy हा निगेटिव्ह होत आहे त्याला आपण t2 असे म्हणू आपण t2 मोजणार आहोत आणि याची मोजलेली संख्या t2 ही आहे आणि मुळात आपल्याला हा वेळ मोजायचा आहे बरोबर आता इथे आपण काय म्हणतो याची उंची किती आहे तुम्ही काय म्हणता या उंची बद्दल आपण म्हणू शकतो याची उंची सारखीच आहे आणि हा जो स्लोप आहे त्याला आपण वेळेने गुणाकार करणार आहोत तर इथे आपण लिहिणार t1 वेळ गुणिले स्लोप आणि ह्याच स्लोप आहे तो Vx ला आणि स्थिर किंमत C यांना प्रमाणात आहे CVx हा गुणाकार जर जास्त असेल तर Vx जास्त असेल आणि जरी Vx कमी असेल तर तो गुणाकार ही कमी असेल आणि हा इंटिग्रेशन चा कॉन्स्टंट स्थिरांक आहे ते इंटिग्रेटर ची वैशिष्ट्यच आहे तर ही आहे उंची आणि जर या बाजूने ह्या बाजूने विचार केला आपल्याला काय दिसेल उंची बद्दल आपण म्हणू शकतो की हे आहे वेळेचा स्लोप बरोबर चा गुणाकार बरोबर तर याची उंची किती असेल उंची असेल अगदी सारखी इथे मी लिहू शकणार हा वेळ असेल ती t2 t1 या वेळेचा स्लोप बरोबर चा गुणाकार किती असेल स्लोप तर या वेळेमध्ये Vr जोडण्यासाठी लागणारा वेळ अंतर स्लोप आहे CVr बरोबर तर या बाजूने आपण मोजू शकतो त्याची उंची CVr गुणिले वजा हा वेळ वजा आहे आणि मी त्याला दुर्लक्षित करू शकते कारण मी इथे उंची बद्दल बोलत आहे अगदीच उंची अगदी परिपूर्ण संख्या ठीक आणि या उंचीवरून मला आता शोधायची आहे ही उंची किती असेल आणि यामुळे मी लिहू शकतो की t1CVx ही सारखीच असणार आहे CVr कारण आहे सारखेच आहे एकाच उंचीची आहे आणि या वरून आपण मोजू Vx ची किंमत मोजू शकतो बरोबर तर हा वेळ आहे अंतर आहे इंटीग्रेटर ला Vx बरोबर जोडण्यासाठी तर आपण इथे जोडत आहोत आणि त्यासाठी लागणारा वेळ Vr इथे ठीक यावरून आपल्याला वेळ मोजायचा आहे तुम्ही अज्ञात वोल्टेज मोजू शकता बरोबर आता ह्या अगदी महत्वाचा प्रश्न आहे इथे हा अगदी इथे हा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या आधी याचं विश्लेषण केला आहे त्यामुळे त्यात आपल्याला थोडा क्लॉक मधील बदल मिळत आहे की क्लॉक ची फ्रीक्वेंसी आहे आणि ह्यामुळे इनटिग्रेटर च्या वैशिष्ट्य मध्ये काही फरक पडतो आहे ठीक तर हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे इथे आपल्याला काही त्रुटी होऊ शकतात जर आपण क्रिस्टल ची फ्रिक्वेन्सी मोजली तर किंवा क्लॉक ची फ्रिक्वेन्सी त्रुटी विरहित असली तर त्यामुळे वेळेत थोडाफार फरक पडू शकतो किंवा स्थिर यामध्ये तर ही स्थिर किंमत आहे किंवा हा प्रश्न यातील हा स्थिरांक जर तो बदलत आहे किंवा तो सतत चुकीचा मिळत आहे तेव्हा आपल्याला यावरून त्रुटी मोजायची आहे फ्रिक्वेन्सी मधील त्रुटी इथे हा प्रश्न आहे आणि नाही असं त्याचे उत्तर आहे का तर आपण असे समजून या की आधी एक स्थिरांक C आहे घेतल्यानंतर काय होईल तो स्थिरांक वाढत जाईल म्हणजे किंवा इतर काही समस्यांमुळे ती किंमत बदलणार आहे साठी आउटपुट जोरात वाढत आहे ठीक आणि या अशा हे घडणार आहे या अशा सदस्यांमध्ये कारण इथे काय घडेल हे दोन्ही जे भाग आहेत ते जोरात वाढत जातील आणि दोन्ही भाग जोरात कमी होतील तर तिकडे काही शेवटी फरक पडणार आहे ते रद्द होणार आहे प्रश्नात हेही पाहू शकता कि C कुठे आहे या दोन्ही बाजूला आणि त्यामुळे हे दोन्ही गोष्टी रद्द होऊन जातील तर जरी त्या स्थिर किंमत ची संख्या बदलत असेल तरीही C हा एक किंवा दोन टक्क्यांनी वाढला तर तो दोन्ही बाजूला बदलणार आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजून बनतो रद्द होणार आहे आणि त्यामुळे त्या स्थिरांक तिचा काहीही परिणाम होणार नाही म्हणजेच तिचा खरं तर काहीच परिणाम होत नाही तिचा काहीच परिणाम नाही दोन्ही बाजूला तो ह्या दिलेल्या सुत्रा मधून रद्द होतो आहे t 1 C V x C V r ठीक तर त्याचा काही करणार नाही तर आता आपण क्रिस्टल फ्रिक्वेन्सी हा विचार करू क्लॉक जनरेटर मध्ये फ्रिक्वेन्सी चा फ्रिक्वेन्सी ची काय भूमिका आहे ठीक आपल्याकडे आहे आपल्याकडेही फ्रिक्वेन्सी नाही कोणत्याच सूत्रांमध्ये तर आपल्याकडे काय आहे या सगळ्या मोजणीसाठी आपली काय भूमिका आहे हो अशा पद्धतीने कारण खरं तर आपल्याला मोजायचा आहे ती t1 किंवा t2 आपण खरं तर नंबर मोजणार आहोत माझा अर्थ आपल्याला क्लॉक चे नंबर समजायचे आहेत या दोन पिरेड मध्ये आणि इथे हा आपण बघणार आहोत आपण बघणार आहोत त्यांची संख्या या पिरेड मध्ये दाखवली आहे तर खरं बघता आपल्याकडे संख्या नाही ती वन t1 किंवा t2 तर आपल्याकडे काय आहे माझा म्हणण्याचा अर्थ असा की आपल्याकडे खरंतर आहे t 1 C1 f इथे C1 हे काउंटर ची एक संख्या आहे या बिंदू जवळ ठीक समजा आपण काउंटरला येथे सुरू केले त्यानंतर काऊंटर ची संख्या इथे दाखवल्याप्रमाणे मी काउंटरला इथे सुरू करू शकते याचं काही बंधन नाही शेवटचं माझं म्हणणं मी खालीच करते थोडसं द्विधा उपस्थित करण्यासारखा आहे तर इथे मी ह्या ऐवजी लिहिते C1 ही एक क्लॉक सायकलची संख्या आहे ज्यासाठी आपण इंटिग्रेटरला जोडलेले आहे आणि इथे इंटिग्रेटर जोडलेले आहे Vx ला तर यासाठी किती क्लॉक सायकल असतील इथे एक स्वीच जोडला आहे Vx ला हे आहे C1 आणि त्याच पद्धतीने t2 t1 हा सारखाच आहे c2f इथे सी टू C2 हा चक्रांची संख्या आहे ज्यासाठी इंटिग्रेटरला जोडलेला आहे संदर्भ संख्या Vr ला आणि f ही फ्रिक्वेन्सी आहे जे j हा क्लॉक जनरेटर आहे ठीक तर मला तिथे त्यामुळे तुम्ही खरं तर लिहू शकता ही आहे C2f आणि हे आहे C1fVrठीक पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता हे आहे आणि रद्द झाले आहे तर या क्लॉक जनरेटरच्या फ्रिक्वेन्सी चा काहीही परिणाम होत नाही तर फ्रिक्वेन्सी क्लॉक जनरेटरची फ्रिक्वेन्सी याचा काहीच परिणाम नाही जरी हे थोडाफार बदललं तर खरच काही समस्या नाही यामुळे फक्त एकच गोष्ट बदलेल काय बदलेल तर जर ही फ्रिक्वेन्सी बदलली तर क्लॉक फ्रिक्वेन्सी बदलेल त्यामुळे मोजणीसाठी लागणारा वेळ बदलेल ठीक याबद्दल आपण पुढे सविस्तर विश्लेषण बघणारच आहोत परंतु याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही मोजलेल्या किमतीवर मी लिहू शकतो कि मोजलेल्या किमती वर याचा काहीही परिणाम होत नाही परंतु त्याचा दुसरा परिणाम आहे ठीक तर मी आपणास विनंती करतो की तुम्ही फक्त विचार करा या योजनेचा आपण त्याबद्दल परत भेटणार आहोत आणि त्याबद्दल अधिक बोलणार आहोत आपण एक गणिती उदाहरण घेणार आहोत तर इथे ही कल्पना अधिकाधिक स्पष्ट होईल